नमस्कार पेशी संवर्धन व्याख्यानमालेमध्ये तुमच स्वागत आहे आठ आठवड्याच्या या कोर्समध्ये मागील चार आठवड्याच्या सत्रांमध्ये आपण बरीच चर्चा केली आणि प्रणालीच्या बाहेर पेशी कशा वाढवायच्या याबाबत देखील माहिती घेतली जर तुम्हाला आठवत असेल तर आपण शेवटच्या लेक्चरमध्ये एका विशिष्ट उदाहरणाबद्दल बोललो होतो जिथे आपण दंडाकृती पेशी आणि शंकू पेशी किंवा दंडाकृती आणि शंकु मज्जातंतू किंवा दृष्टी पटलावरील प्रकाशग्राही भाग हा कॉन्कानाव्हलिन सबस्ट्रेटला जोडला गेला आहे तुलनात्मक रित्या त्याला आपण पोलि डी लायसिनशी तुलना करु शकतो इथे जास्तीत जास्त परस्पर संबंध हे विद्युतस्थितिक पद्धतीचे असतात कारण पोलि डी लायसिन वर धन प्रभार असतो आणि पेशीच्या आवरणावरील विविध अंशावर ऋण प्रभार असतो की ज्यामुळे ते एकमेकांना जोडता येतात त्या उलट जेव्हा आपण कॉन्कानाव्हलिन बद्दल बोलत होतो तेव्हा आपण त्याचे एका बाबतीत कौतुक केले होते ते म्हणजे कॉन्कानाव्हलिन हा एक कर्बोदकाचे आवरण असलेला प्रथिन आहे तुम्ही ज्या पेशी वेगळ्या करणार आहात त्या पेशींच्या आवरणावरील सबस्ट्रेट हे कर्बोदकांच्या पदार्थांपासून बनलेले आहे हे जर तुम्हाला लक्षात आले तर तुम्ही तुमच्या कॉन्कानाव्हलिनवर कर्बोदकांचे आवरण असलेले प्रथिनांचा स्तर चढवता की जेणेकरून आपोआपच पेशी ह्या कॉन्कानाव्हलिनला जोडल्या जातात किंवा अडकल्या जातात इथेच आपण शेवटच्या आठवड्यातील व्याख्यान थांबवले होते आज आपण थोडे पुढे जाण्यापूर्वी जसे आपण अर्ध्या पर्यंत आलो आहोत आणि आतापर्यंत आपण जे काही पूर्ण केले त्याबद्दल पाहिले आणि आता आपण पुढे कसे जाणार आहोत याचा आढावा घेणार आहोत आता मी तुम्हाला एक पैलू सांगतो एकदम सुरुवातीला ज्या वेळेस तुम्हाला एखादा अभ्यासक्रम दिला जातो तर अशा वेळेस एक प्रश्न कायम उभा राहतो की हा एक प्रात्यक्षिक अभ्यासक्रम आहे आणि तुम्ही हा अभ्यासक्रम एखाद्या वर्गात कसा शिकवू शकता तर यासाठी माझे एक उत्तर आहे की हा एक प्रात्यक्षिक अभ्यासक्रम आहे हे बरोबर आहे परंतु ज्या वेळेस तुम्ही एखादे प्रात्यक्षिक करायला जातात त्यापूर्वी तुमच्या मेंदूमध्ये खूप साऱ्या गोष्टी येऊन जातात आणि त्या तुम्हाला टेबलावर आणावे लागतात आणि मग एखाद्याला तंत्रज्ञानाची शक्ती पद्धतशीरपणे माहीत झाली तर तेव्हाच तो खऱ्या अर्थाने पूर्णपणे सुसज्ज होऊन प्रयोगशाळेत जातो आणि तो इतका हुशार होतो की तो स्वतःच्या प्रयोगाची रचना स्वतः करतो आज आपण खूप सार्या परिस्थितीचा आढावा घेऊ आणि त्यातील हळूहळू तयार होणाऱ्या भिन्नभिन्न शंका बद्दल बोलू आणि त्यासाठी वेगवेगळ्या आयामांमधून चर्चा करू आपल्याला पुढे आणखी 20 व्याख्याने आहेत आणि आपण पाहू की कोणत्या वेगवेगळ्या गोष्टींचा आपण विचार करू शकतो की ज्याने काही फरक पडेल तर आता आपण पाचव्या आठवड्यात आहोत आणि हे पहिले व्याख्यान आहे तर W5 L1 जेव्हा केव्हा आपण पेशी बद्दल बोललो तर उदाहरणार्थ पेशी केंद्र आणि पेशी अंगके तर प्रथम आपण अशा जागेबद्दल बोललो की जेथे पेशी चिकटून वाढणार आहे आणि त्यानंतर आपण मागील आठवड्यात अशा गोष्टींवर मोठ्या प्रमाणावर बोललो त्या म्हणजे पेशीला चिटकवण्यासाठी लागणारी जागा आणि त्याचबरोबर आपण पेशीच्या वाढीसाठी लागणारे माध्यम याबद्दलही बोललो पेशी ही 2 स्त्रोतामार्फत सरळ मिळवली जाऊ शकते एक म्हणजे थेट प्राण्यांकडून ज्याला आपण प्राथमिक पेशी असे म्हणतो की जेथे आपल्याकडे पेशी रेषा असते हे आपल्याला प्राण्यांकडून मिळते त्याचबरोबरीने त्याचे उपसंवर्धन सुद्धा प्राण्यांकडून मिळते इथे माझा अर्थ प्राणी म्हणजे मनुष्य पण येतो तर जवळपास हे एका एका पिढीतून दुसर्या पिढीत मध्ये अमर्यादित वाढतात परंतु आपण याला पेशीचे अमर्यादित कालचक्र म्हणू शकत नाही तर इथे आणखी एक गोष्ट आहे की जी गंभीरपणे आली आहे आणि ती या संपूर्ण खेळाचा एक भाग आहे ते म्हणजे वायूंची होणारी अदलाबदल आणि त्या बाबत घ्यावयाची देखभाल हा त्या एका माध्यमाचा भाग आहे आणि ते तुम्ही कसे करता आणि त्यामध्ये येतो त्याच्या सामूचा समतोलपणा जेव्हा केव्हा आपण पेशी संवर्धनाबद्दल बोलतो तेव्हा त्यातील हा एक महत्त्वाचा पैलू असतो जर तुम्हाला आठवत असेल तर आपण या सबस्ट्रेटच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल बोललो होतो त्याचे कृत्रिम उगम आणि जीवशास्त्रीय उगम असे दोन भाग पडतात असे सांगितले होते आणि आपल्याकडे याची तपशीलवार यादी आहे आणि यावर आपण आधीच काम केले आहे पण आता या सबस्ट्रेटच्या संकल्पनेपासून एक नवी संकल्पना सुरू होते आतापर्यंत आपण जे काही केले आहे ते आपल्याकडे साठवलेले आहे काय करायला हवे आतापर्यंत आपण काय केले आहे याबाबतीत आपण आधीच बोललो आहोत आता आपण इथून पुढे जाऊ आणि पुढे काय करावे हे पाहू ते म्हणजे मूलभूत संकल्पनांचे व्युत्पन्नकरण आहे आणि यातील काही संकल्पनांची आपण आधीच चर्चा केली आहे आणि काहींची करणार आहोत सब्सट्रेटच्या बाबतीत पुढील स्तरातील प्रगती जेथे जगातील बरेच लोक गेल्या 2 ते 3 दशकांपासून कार्यरत आहेत आणि या क्षेत्राला खरोखर वेगळे परिमाण घेत आहेत त्याला आपण सबस्ट्रेट अभियांत्रिकी असे म्हणतो आणि ज्या संबंधित आपण बोलणार आहोत ती एक पुढील पातळीची प्रगती आहे आपण सबस्ट्रेट बद्दल बोललो आणि आता आपण सबस्ट्रेट अभियांत्रिकी बद्दल बोलू त्या अभियांत्रिकी सबस्ट्रेट चा अर्थ काय आहे आणि जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस आपण त्यामध्ये 2 आयामी अभियांत्रिकी सबस्ट्रेट आणि 3 आयामी अभियांत्रिकी सबस्ट्रेट बद्दल बोलतो आपण याकडे पुन्हा येऊ आता येथे पुढील पैलू असा आहे जर आपण सबस्ट्रेट बद्दल बोलतो आहोत आणि त्याची पुढील प्रगतीची पातळी याबद्दलही बोलतो आहोत आणि त्याचा कसा संबंध आहे हे सुद्धा बाहेर आले आहे नक्कीच आपण अजूनही माध्यमाच्या विकासाबद्दल बोललो नाही तुम्हाला माध्यमाचा विकासाबद्दल बोलायला हवे परंतु माध्यम विकासाबद्दल गंभीर बाब म्हणजे ठराविक माध्यम कधी कधी लोक त्याला असं संबोधतात पण ते जवळपास आहे मी असं म्हणत नाही की हा त्याचा नेमका अर्थ आहे परंतु ज्याला आपण सिरम स्वतंत्र माध्यम म्हणून संबोधतो आणि इथे खूप सारे प्रश्न तयार होतात जसे का आणि कसे माध्यमांच्या बाबतीत आपल्याला या सर्व गोष्टींशी सामना करायचा आहे अजूनही आपण माध्यमांची संकल्पना सुरू केली नाही आणि नेमका याच पद्धतीने आपण का आणि कसे हा प्रश्न इथे विचारतो हीच गोष्ट अगदी खरी असते ज्यावेळेस आपण अभियांत्रिकी सबस्ट्रेट किंवा अभियंता सबस्ट्रेटबद्दल बोलतो जरी तुम्ही अभियंता सबस्ट्रेट ठेवले तरीसुद्धा का आणि कसे हे प्रश्न कायम राहतात आता या बाबतीत एक तिसरा घटक आहे जर तुम्ही त्याकडे पाहिले तर तुम्हाला एक वाकडा कोणाडा बाहेर काढला आहे यामधून त्यांची अदलाबदल आणि सामू चा समतोल साधला जातो ज्यावेळेस आपण वायूंच्या आदलाबदली विषयी बोलतो तर तुम्ही लक्षात घेतले पाहिजे की वायूंची अदलाबदल ही त्याच्या सामुशी निगडित आहे आणि आता येथे उभयरोधनाच्या वेगळ्या रीती समोर येतात आणि त्याचा थेट संबंध हा माध्यम विकास संकल्पनेशी असतो आणि हे सर्व येथे संबंधित आहेत उभयरोधना च्या पद्धती आणि त्याच पातळीवर CO2 ची टाकी यावर अवलंबून असतो येथे ही टाकी सोडियम बायकार्बोनेटचा उभयरोधन साठी वापरतात त्यात CO3 असतो आपण याबद्दल सविस्तर बोलू फक्त लक्ष ठेवा किंवा Na2CO3 मुक्त प्रणाली बद्दल माहिती ठेवा ते महत्त्वाचे आहे कारण आपण आता अधिकाधिक अभियांत्रिकी प्रणालीकडे जात आहोत हे अत्यंत आवश्यक आहे की आम्ही एका चिप वर असलेल्या सामग्री वाढणार्या पेशींचे लहान सूक्ष्मजीव करतो आम्ही त्यास लहान बनवितो आणि जर आपण त्याचे नूतनीकरण करायचे असेल तर आम्हाला वाढवण्यासाठी एकतर CO 2 स्वतंत्र प्रणाली असणे पसंत असेल आता यासोबत तुम्हाला येथे एक भारी सिलेंडर आणि एक मोठ्या उबवणी यंत्राची गरज नाही किंवा आपण संपूर्ण मांडणी हि लघुचित्रित करतो आता हे पुन्हा एकदा व्यवस्थितपणे जर आपण म्हणले का आणि कसे तर मी आता प्रयोग शाळेमधील त्या छोट्याशा तुकड्याला एक शब्द लॉक देतो तसे पाहायला गेले तर खूप खूप सारे आधुनिक तंत्रज्ञान आता आले आहे मी फक्त इथे तुम्ही जर विसरला तर नोंदऊ इच्छितो की लॉक लॅब A आणि जर्नलचं नाव त्या संकल्पनेसाठी आपल्याला या पैलूंपैकी काही गोष्टींबद्दल खरोखर विचार केला पाहिजे अन्यथा ते दुर्लक्षित होतील आता पुढील गोष्ट ते खरोखरच एक पुंजकयासारखे दिसत नाही कारण त्याला आपण स्पर्श सुद्धा केला नाही खरेतर ते पेशीच्या प्लेटिंग नियमांबाबत आहे आणि हे नियम पेशींच्या प्रकारानुसार बदलतात हे सर्व वेगवेगळे पैलू आहेत की जे आपण येत्या 20 व्याख्यानांमध्ये पाहणार आहोत आणि हेच आपल्या पूर्ण अभ्यासक्रमांमध्ये सांगितले आहे मला याकडे पोहोचण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल तयार केले आहेत कारण पण तुम्ही जर याकडे पाहिले तरीही एक उदासीन गोष्ट दिसते कि जी तुम्हाला जाणून घ्यायची नसते ज्यावेळेस मी म्हणतो माध्यम हे असे असते त्यामध्ये तुम्हाला हे टाकावे लागेल आणि मग त्याचा काही अर्थ होत नाही ज्यावेळेस आपण माध्यमाबाबत बोलतो किंवा अभियंता सबस्ट्रेटबाबत बोलतो त्यावेळेस खूप सारे प्रश्न तयार होतात आपल्याला पहिल्यांदा का आणि कसे या संकल्पना बद्दल बोलायला हवे पेशी प्लेटिंग नियमांच्या अभियंता सबस्ट्रेट बाबतही का आणि कसे त्याचप्रमाणे उभयरोधन बाबत सुद्धा का आणि कसे हेच प्रश्न तयार होतात परंतु मी स्वतंत्र घटकांमध्ये जाण्यापूर्वी अभियंता सबस्ट्रेट च्या दृष्टीने माध्यम विकसनाच्या दृष्टीने किंवा ठराविक माध्यम किंवा प्रयोगशाळेतील छोटीशी चीप त्यादृष्टीने ठराविक प्रणालीच्या संकल्पनेचा परिचय करू इच्छितो आपण काम करत असलेले वेगवेगळ्या पेशी संवर्धन नियम किंवा पेशी संवर्धन तंत्रज्ञानशी संबंधित एक उदयोन्मुख संकल्पना आहे ज्यामध्ये प्रणालीच्या संदर्भात आमचा अर्थ काय आहे ज्यावेळेस आपण ठराविक बोलतो तेव्हा आपण मुख्यतः रासायनिक भौतिकदृष्ट्या पृष्ठभागावरील एकसमान गुणधर्म आणि त्यांची पुनरावृत्ती करण्याजोग्या आहे असे म्हणतो हे जवळपास उत्पादनाच्या विकासासारखे आहे आणि त्याच्यादृष्टीने जेव्हा केव्हा आपण एखाद्या ठराविक प्रणाली बद्दल बोलतो ज्या वेळेस आपण एखाद्या माध्यमाबाबत बोलतो तर ते माध्यम ठराविक असायला हवे आणि ते रासायनिक दृष्ट्या त्याच्या भौतिक गुणधर्माच्यादृष्टीने सुद्धा ठरावीक हवे त्यानंतर आपल्याकडे पुन्हा एकदा सबस्ट्रेट असतो की जो रासायनिक दृष्ट्या भौतिक दृष्ट्या आणि पृष्ठभागावरील गुणधर्मांच्या दृष्ट्या सारखाच असतो तर माध्यमाकडे आता आहे आणि आता तुमच्याकडे नियम आहेत जसे ऊतीचा स्त्रोत तिच्या स्त्रोतातील एक समानता ह्याचा अर्थ असा उदाहरणार्थ मी एका प्राण्यामधून ऊती घेतली आहे ही ज्याचे एक ठराविक वय आहे जर मी आता दुसरी ऊती घेताना एका वेगळ्या प्राण्यांमधून घेतली आणि त्याचे वेगळे वय होते तर मला अशा वेळेस त्याच्या वयाचा उल्लेख करावा लागेल आणि मी त्या वेळेस वय विलगीकरण नियमाचा वापर करेल आता खरोखर तुम्ही ही ऊती वेगळी कशी करणार विशेषतः ज्यावेळेस आपण प्राथमिक संवर्धनाबद्दल बोलतो त्यावेळेस खूप सारी विभिन्नता ह्या विलगीकरण यामध्ये येते पण तरीसुद्धा आपण त्या ऊतीवर प्रक्रिया करत असतो हे सर्व मुद्दे गंभीरतेने घेतले पाहिजेत ज्यावेळेस आपण ठराविक प्रणालीच्या रचनेबद्दल बोलत असतो आता या आठवड्यामध्ये पुढे जे काही बोलणार आहोत ते सर्व काही ही ठराविक प्रणाली बाबत असेल किंवा ठराविक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींबद्दल असेल आपले पुढील व्याख्यान हे का आणि कसे याच गोष्टींवर अवलंबून असेल तर ठरावीक प्रणाली का गरजेचे आहे आणि ती आपण कशी तयार करू शकतो याबद्दल बोलू आणि पुन्हा एकदा का आणि कसे तर येथून आपला चेंडू खेळ सुरु होईल आता मी येथे बंद करत आहे कारण मला आत्ता ठराविक प्रणाली सुरू करायची नाही ही पुढील वर्गामध्ये आपण ठराविक प्रणालीचा विकासनाबद्दल बोलू आणि आपण ती कशी साध्य करू शकतो हे सुद्धा पाहा तर धैर्य पूर्वक मला ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढील व्याख्यान हे ठरावीक प्रणाली आणि आणि ठराविक सबस्ट्रेट ठराविक माध्यम आणि पेशी संवर्धन व त्याच्या प्रक्रियेशी संबंधित ठराविक तंत्रज्ञान याबद्दल असेल